तर पुढे आपण म्युचुअली कपलड कॉइलचा रिफ्लेक्टड इम्पेडन्स पाहू आणि त्यानंतर नुमेरिकल्स पाहू तर या प्रकरणात दोन कॉइलस् आहेत डॉट कन्व्हेन्शन दिले आहे त्यांच्या म्युचुअल इण्डक्टन्स M आहे आणि हे एक लोड इम्पेडन्स ZL आहे ही प्रायमरी कॉइल आहे येथे ही सेकंडरी कॉइल आहे हा रेसिस्टन्स R1 आहे येथे रेसिस्टन्स R2 आहे येथे इण्डक्टन्स L1 आहे म्हणजे हे रिअॅक्टन्स j L1 आहे येथे हे j L2 आहे आणि हे म्युचुअल इण्डक्टन्स आहे तर हे व्होल्टेज सोर्स आहे हे क्लोज सर्किट आहे आणि करंट i1 आणि i2 घेतला आहे तर त्या बाबतीत जर या कॉइलमध्ये पाहिले तर करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहे हा करंट i1 आहे तर हा करंट i1 अशाप्रकारे हलत आहे तर येथे करंट i1 डॉटमध्ये प्रवेश करत आहे परंतु या प्रकरणात करंट i2 हा खरं तर डॉटपासून दूर जात आहे तर म्हणूनच आपल्याला आधी पाहावे लागेल म्हणजे याचा अर्थ असा होईल की म्युचुअल इण्डक्टन्स व्होल्टेज जनरेटरचे चिन्ह निगेटिव्ह असेल कारण येथे करंट इथे प्रवेश करत आहे आणि हा दूर जात आहे त्या आधारावर थोडेसे पाहू आणि हे इम्पेडन्स ZL त्या आधारावर दिले गेले आहे जर या लूपमध्ये प्रथम KVL लिहा तर ते V R1 j L1 i1 j M i2 असेल मी सांगितले की चिन्ह असेल कारण येथे करंट येत आहे आणि येथे जात आहे हे समीकरण आहे 14 या येथे या लूपमध्ये व्होल्टेज सोर्स नाही तर 0 R2 j L2 ZL i2 j M i1 कारण तिथे हा ZL लोड इम्पेडन्स आहे i2 j M i1 हा भाग म्युचुअल कपलिंगमुळे आहे हे समीकरण 15 आहे या समीकरण 15 मधून i2 j M i1 R2 j L2 ZL हे समीकरण 16 आहे म्हणून समीकरण 14 आणि 15 मधून आपल्याला v i1 मिळतो कृपया वेळ वाचवण्यासाठी मी लिहिलेले हे सोडवा कृपया v i1 काय आहे ते शोधा R1 j L1 2 M2 R2 j L2 ZL हे असे जेव्हा म्युचुअल कपलिंग नसेल तेव्हा मिळेल तर हा R1 j L1 कॉइल 1 चा इम्पेडन्स आहे तर हे प्रत्यक्षात आपण त्याला V i1 म्हणतो या संपूर्ण गोष्टीला इनपुट इम्पेडन्स म्हणतो तर हे इनपुट इम्पेडन्स आहे आणि हे कॉइल 1 चे म्युचुअल इण्डक्टन्सशिवाय चे इम्पेडन्स आहे आता म्हणूनच Zin V i1 R1 j L1 हे तर जर प्रामुख्याने जेव्हा म्युचुअल कपलिंग नसताना M 0 असेल तर बघा तर या टर्म्स तेथे नसाव्यात तेथे केवळ कॉइल 1 चे इम्पेडन्स असेल परंतु यामुळे म्युच्युअल इंडक्टन्सची ही संज्ञा जोडली गेली आहे तर हे प्रत्यक्षात कॉइलचे रिफ्लेक्टड इम्पेडन्स आहे जेथे सर्किटची ही 2 M2 R2 j L2 ZL गोष्ट आहे हे समीकरण 18 आहे ही एक साधी गोष्ट आहे फक्त एकच गोष्ट आहे की हे सोडवा आणि शोधा मी अंतिम समीकरण लिहीले आहे आता पुढे इण्डूसड EMF आहे अगदी सोपी गोष्ट आहे समजा फ्लक्स साइनसॉइडल आहे तर टाईम व्हेरिंग ∅ ∅max sin t तर V N d ∅ d t जर ह्याचे डेरिवेटीव्ह घेतले तर N∅maxcos t 2π f N ∅maxcos t मिळेल तर v 2π f N ∅maxcos t आणि हे मॅक्सीमम व्होल्टेज आहे तर याला हे √ 2 ने विभाजित करा हे 2π f N ∅max √ 2 त्यामुळे ते आता √2 π f N ∅max असेल हे RMS व्होल्टेज एक साधी गोष्ट आहे फक्त या गोष्टीसाठी मी लिहिले आहे की ∅ म्हणजे फ्लक्स ∅ ∅max sin t मग व्होल्टेज कसे तयार होईल आणि आपल्याला माहित आहे की v N d ∅ dt मध्ये कॉइलमध्ये N टर्नची संख्या आहे आणि ∅ हा फ्लक्स लिंकेज आहे 44 f N ∅max हे व्होल्टेजचे RMS मूल्य आहे कारण ही संज्ञा √2 ने विभाजित आहे त्यामुळे हे 2 √ 2 हे √ 2 असेल पुढे नुमेरिकल्स घेऊ नुमेरिकल्स सोपी आहेत फक्त एक गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेशन योग्य असावी उदाहरणार्थ हे एक उदाहरण घेतले फक्त मला थोडे झूम कमी करू द्या तर हा प्रॉब्लेम आहे तर त्या प्रकरणात प्रथम प्रॉब्लेम पहा प्रत्यक्षात जे दिले गेले आहे ते पहा हे कॉइल आहे आणि N1 टर्नची संख्या 500 आहे आणि येथे N 2 देखील आहे N 2 1000 टर्न आणि प्रत्येक वेळी मिन पाथचा विचार करावा लागेल कारण या मटेरियलसाठी r 1600 दिलेले आहे आणि L1 L2 M12 M21शोधावे लागेल प्रत्येक कॉइल 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे आणि प्रत्येक कॉइल 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे हे फक्त यासाठी विचार केला जाईल आणि मिन लेंथ कशी घ्यावी डायमेंशन दिल्या आहेत येथून ते येथे ते 4 सेंटीमीटर दिले आहे या बिंदूपासून या बिंदूपर्यंत ते 6 सेंटीमीटर दिले आहे आणि येथे जाडी 1 सेंटीमीटर आहे तर आपण मिन पाथ घेतो तर हे प्रत्यक्षात 0 5 सेंटीमीटर आहे ही बाजू देखील 0 5 सेंटीमीटर आहे ते येथून येथे 3 सेंटीमीटर दिले आहे येथून ते येथे ते 6 सेंटीमीटर आहे आणि या बाजू म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येक बाजू 3 3 सेंटीमीटर आहे तर बाजू प्रत्येकी 3 सेंटीमीटर आहेत तर आणि हे 2 सेंटीमीटर आहे ते 2 सेंटीमीटर आहे हे 2 सेंटीमीटर आहे तर मिन पाथ हा या बाजूचा असेल तो येथून पुढे जाईल तो येथून येथे जाईल तो 1 सेंटीमीटर आहे काळजीपूर्वक पहा सर्वकाही चिन्हांकित केले आहे आणि इथे देखील हे 2 सेंटीमीटर आहे तर हा मिन पाथ घेईल तर येथून ते येथे हे अंतर 1 सेंटीमीटर आहे आणि येथे देखील 1 सेंटीमीटर आहे तर आपल्याला शोधून काढावे लागेल की त्या तीन वेगवेगळ्या पाथ आहेत आणि एक येथून आहे हा दुसरा येथे आहे आणि अजून एक येथे आहे तर तीन पाथ आहेत आणि म्हणा की दोन्हीपैकी एक कॉइल 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे प्रथम आपण फक्त i1 1 अँपिअरचा विचार करतो आणि हे विसरतो येथे टर्न 500 आहे आणि येथे टर्न 1000 आहेत गोष्टी कशा आहेत हे आपण स्वतंत्रपणे पाहू आणि येथे याची जाडी 1 सेंटीमीटर आहे तर म्हणूनच येथून येथून येथे मिन पाथ 0 5 सेंटीमीटर चिन्हांकित केला आहे म्हणून सर्वकाही चिन्हांकित आहे मला ते स्पष्ट करू द्या जर आकृती पहा प्रत्येक गोष्ट चिन्हांकित आहे फक्त काळजीपूर्वक पहा आपण ते कसे केले आहे तर शोधावे लागेल तर हे शोधून काढावे लागेल ही आकृती 18 आहे L1 L2 M12 M21 प्रत्येक कॉइल 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे प्रथम हे दिसेल की कॉइल 1 ही 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे तर आता आपल्याला माहीत आहे की रिअॅक्टन्स R L A L A 0 r अँपिअर टर्न आहे तर मटेरियलसाठी r 1600 दिलेले आहे आणि आपल्याला माहित आहे ∅ Fm R जसे V R मी त्याचप्रकारे ∅ Fm R वेबर शोधेल आता आपल्याकडे तीन भिन्न पाथ आहेत तर जर हे L1 पाहिले तर हा खरोखर मिन पाथ आहे हे प्रत्यक्षात 6 आहे हे 6 आहे आणि ही बाजू 1 आहे आणि ही बाजू 1 आहे अशीच ही बाजू आणि ही बाजू एकसारखी आहे ही बाजू आणि ही बाजू एकसारखी आहे आणि ही बाजू 4 1 आणि येथून इथे 4 1 आहे या बाजुला हे 4 आहे येथून इथे ते 6 आहे आणि येथे ते 1 आहे येथे ते 1 आहे तर 6 2 R2 म्हणून जर हे पहिले तर हे दिसेल L1 6 1 0 5 2 खरं तर हे 6 आहे ही बाजू 1 आहे ही बाजू प्रत्यक्षात 0 5 आहे हे अंतर प्रत्यक्षात 0 5 आहे तर आणि तशीच दुसरी बाजू देखील आहे ती 6 1 0 5 2 टोटल 1 आहे येथे 0 5 मिन पाथ आहे तर हे फक्त पहा तर ही प्रत्यक्षात 2 4 2 आहे ही बाजू 4 आहे आणि ही बाजू 1 आहे आणि ही देखील 1 आहेतर 4 2 ही बाजू प्रत्यक्षात 4 2 आहे तर हे प्रत्यक्षात 6 1 0 5 2 4 2 21 सेंटीमीटर म्हणजे 0 त्याचप्रमाणे जर L2 साठी 3 1 0 5 2 4 2 दिले जाते ते येथे 3 आहे ही बाजू 1 आहे येथे पहा मी पॉईंटरने मार्किंग करत आहे ही बाजू 0 तर 3 1 0 5 ही बाजू देखील 3 1 0 5 गुणिले 2 4 ही बाजू 1 आहे कारण येथे ती 1 आहे तर ही बाजू 1 आहे ही बाजू 1 आहे मला म्हणायचे आहे की येथे 1 लिहिलेले आहे तर येथेही तसेच येथे देखील 1 सेंटीमीटर आहे तर ही बाजू देखील 1 सेंटीमीटर 4 1 1 म्हणून एकसमान आहे तर येथे L2 15 सेंटीमीटर 0 15 मीटर आहे आता L3 हा मध्य भाग आहे L3 तो 4 2 आहे ही बाजू 1 आहे ही बाजू 1 आहे ही उंची आहे आणि हे R1 आहे हे R1 R2 R3 आहे हे तीन वेगवेगळ्या भागाची रिलक्टन्स आहे तर आता R3 4 2 6 सेंटीमीटर 0 06 मीटर आणि A बाजू प्रत्येकी 2 सेंटीमीटर आहे म्हणजे 2 2 4 सेंटीमीटर स्क्वेअर जे 410 4 स्क्वेअर मीटरआहे म्हणून पाथ 1 साठी रिलक्टन्स R1 L1 Aµ0µr दिला आहे आणि A देखील माहित आहे म्हणून जर हे सर्व भरले तर हे R1 261113 5785 अँपिअर टर्न पर वेबर आहे त्याचप्रमाणे R2 साठी जर पाथ 2 साठी रिलक्टन्स मोजला तर हे पाथ 1 साठी आहे याचा अर्थ हा जो पाथ 1 आहे याचा रिलक्टन्स तो याप्रमाणे चिन्हांकित केला आहे हे असे आहे कारण या पाथसाठी रिलक्टन्स मिळत आहे हा दुसरा रिलक्टन्स आहे हा आणखी एक रिलक्टन्स आहे हा R1 साठी आहे हा R2 आहे आणि हा R3 आहे 3 भिन्न सेंट्रल पाथ आहेत आणि इतर दोन बाजू आहेत तर त्याचप्रमाणे R2 साठी R2 ची गणना करा R2 L2 Aµ0µr सर्व भरा आपल्याला 186509 7 अँपिअर टर्न पर वेबर मिळेल त्याचप्रमाणे R3 साठी 149207 76 अँपिअर टर्न पर वेबर मिळेल आणि Fm1 आपल्याला माहित आहे की कॉइल 1 ही 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे आणि टर्न 500 आहेत आपण कॉइल 2 ला लक्षात घेत नाही फक्त 1 पाहत आहोत तर Fm1 500 अँपिअर टर्न आता असे दिसते की हे सर्किट DC सर्किट सारखे आहे ही फ्लक्सची दिशा आहे कारण रॅप करंटच्या दिशेने कॉइलला पकडते मग अंगठा म्हणजे फ्लक्सची दिशा असेल तर ही फ्लक्सची दिशा आहे टोटल फ्लक्स ∅1 आहे असे म्हणा जर तो पाथ येथे जात असेल आणि पाथ DC सर्किट सारखा जात असेल आणि हा फ्लक्स वाहतो आणि फ्लक्सची दिशा अशा प्रकारे असेल याचा अर्थ हे असेल आणि हे होईल आणि ते Fm असेल हि फ्लक्सची दिशा आणि प्रत्यक्षात फ्लक्समधून करंट कुठून बाहेर पडतो ते पहा तर फ्लक्स या मार्गाने बाहेर येत आहे हे इलेक्ट्रिक सर्किटशी साधर्म्य आहे तर जर असेल तर म्हणून जेव्हा सर्किटकडे बघतो तेव्हा गोष्टी अगदी सोप्या असतात एकदा गणना केली की हे ∅1 आहे हे ∅2 आहे आणि हे ∅3 आहे हा फ्लक्स आहे आणि हा फ्लक्स 2 हा भागामध्ये विभागला आहे हे 2 पॅरलेल पाथ आहेत तर हे Fm1 आहे हे चिन्ह आहे हे मी सांगितले मी ग्राफ घेईन कंडक्टरला करंटच्या दिशेने पकडतो अंगठा फ्लक्सची दिशा असेल तर त्यानुसार पोलारिटी निवडू शकता हि पोलारिटी आहे हे आहे या प्रकारे घ्या आणि रेसिस्टन्ससारखे म्हणून या गोष्टीला सिरीज पॅरलेल मोजा तर हा रिअॅक्टन्स आहे तर समानपणे हे R1 R2 R3 R2 R3 असेल दोन पॅरलेलमध्ये आहेत म्हणून R2 R3 R2 R3 त्यासह संपूर्ण सर्किटचा रिलक्टन्स प्राप्त होईल हे अँपिअर टर्न पर वेबर आहे म्हणून ∅1 म्हणजे करंट i1 Fm1 रिलक्टन्स मिळेल तर ∅ Fm ते 500 अँपिअर टर्न आहे तर 500 भागिले हा आकडा 1 453 मिलीवेबर मिळेल हा ∅1 आहे आता ज्याप्रमाणे आपण करंटचे भाग करतो त्याच प्रकारे ∅2 प्रत्यक्षात ∅21 ∅2 हे ∅21 ∅1 R3 R3 R2 लिहू शकतो ∅1 हा टोटल फ्लक्स आहे करंट डिव्हिजन डायोड आणि येथे फ्लक्स डिव्हिजन देखील आहे तर ते 0 646 मिलिवेबर असेल अगदी सोपे आहे फक्त थोडेसे समजून घ्यावे लागेल तेथे बाकी काहीच नाही सर्किट आकृती बघून फक्त फ्लक्सची दिशा पहा अँपिअर टर्न पहा आणि सर्व रिलक्टन्सचे मूल्य योग्यरित्या मोजा आणि मग ते अचूक उत्तर मिळेल प्रत्यक्षात बाकी काहीही नाही तर हे ∅21 आहे आपल्याला माहित आहे की आधी मी सांगितले होते की हे रिलेशन माहित असणे आवश्यक आहे की L I N∅ तर समान रिलेशन L1 N 1 ∅1 i1 आपण वापरत आहोत तर N1 500 आहे ∅1 हा 1 453 मिलीवेबर मिळेल आणि करंट i1 प्रत्यक्षात आकृतीमध्ये हे लहान i1 दर्शवित आहे ते प्रत्यक्षात 1 अँपिअर आहे 7265 हेन्री असेल जे L1 आहे आणि M21 N 2 ∅21 ते प्रत्यक्षात ∅2 कारण इतर कॉइलमध्ये करंट नाही i2 0 आहे तर आपण M21 i1 शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत ते लहान i1 असेल ते प्रत्यक्षात 1 अँपिअर आहे तर दुसऱ्या कॉइलमध्ये N2 1000 अँपिअर आहे आणि ∅21 0 646 मिलीवेबर 1 अँपिअर आहे तर ते मिलिहेन्री आहे 646 मिलिहेन्री हे अगदी सोपे आहे तर त्याचप्रमाणे या कॉइल 2 ला i2 1 अँपिअरने एक्साईट करून L2 M12 शोधा आणि i1 0 घ्या कृपया हे स्वतः करा उत्तरे दिलेली नाहीत उदाहरण 2 जेव्हा दोन्ही कॉइलस् 1 अँपिअर करंटने एक्साईट केलेल्या असतात तेव्हा ∅3 शोधा प्रश्न असा आहे की दोन्ही कॉइलस् एक्साईट केलेल्या आहेत येथे पहा येथे प्रत्यक्षात येथे पाहिल्यास ते आहे परंतु येथे ते आहे परंतु दोन्ही कॉइलस् 1 अँपिअर करंटने ∅1 ∅2 ∅3 आहेत तर हे 5 अँपिअर टर्न आहे हे 1000 1 आहे म्हणून 1000 अँपिअर टर्न हे R1 R2 R3 आहे अशा प्रकारे ∅1 ∅2 ∅3 शोधावे लागतील मग हे पहा हे आहे हे आहे कृपया त्या आकृतीवर या जेव्हा दोन्ही कॉइलस् एक्साईट केलेल्या असतात दोन्ही कॉइलस् एक्साईट केलेल्या असतात तेव्हा पहा ही करंटची दिशा आहे हा करंट आहे हॅण्ड ग्राफ आहे कंडक्टर करंट i2 च्या दिशेने आलेख याप्रमाणे आहे तर अंगठा तो खाली सरकत आहे म्हणजे ही फ्लक्स लाइन आहे तर हा फ्लक्स ∅2 आहे तर जसे ते खालच्या दिशेने आहे म्हणजे हे आहे आणि हे आहे जसे की पॉसिटिव्ह टर्मिनलसाठी करंट बाहेर पडतो तसेच फ्लक्स दिशा देखील आहे म्हणूनच हे आहे हे आहे म्हणूनच या आकृतीमध्ये मी दिलेली प्रत्येक गोष्ट घेतली आहे तर ∅1 ∅2 ∅3 ही उत्तरे आहेत हे एक उत्तर आहे कृपया सर्व रिलक्टन्सची गणना केली आहे तर कृपया याचे निराकरण करा कारण यासाठी उत्तरे दिली आहेत आता उदाहरण 3 हे देखील एक आहे येथे 1 अंग आहे तेथे हे 17 सेंटीमीटर आहे हे 2 मिलिमीटर आहे हे अंतर 2 मिलिमीटर आहे आणि हे 1 कॉइल आहे जसे की दोन्ही कॉइलस् या बाजूला 1000 टर्न या बाजूला 1000 टर्न आहेत येथून येथे लांबी 10 सेंटीमीटर दिली आहे तर मिन लेंथ पाहण्याची आवश्यकता आहे तर हे येथून येथे 20 सेंटीमीटर आणि हे 3 सेंटीमीटर बाजू आहे ते 3 सेंटीमीटर बाजू आहे म्हणजे याचा अर्थ 3 सेंटीमीटर बाजू म्हणजे ही सरासरी लांबी आहे याचा अर्थ हा प्रत्यक्षात हा भाग 1 5 आहे तर 10 1 5 ही मिन लेंथ आहे म्हणजे मिन हाईट 8 5 आणि हे 20 आहे परंतु येथे पहा ही 3 सेंटीमीटर बाजू आहे ती येथे लिहिलेली आहे या बाजूने 3 सेंटीमीटर ही बाजू 1 5 आणि ही बाजू देखील 1 5 आहे याचा अर्थ मिन लेंथ या बाजूने येथून येथे 20 1 5 म्हणजे 17 सेंटीमीटर असेल आणि हि मिन लेंथ आधीच दिलेली आहे तर सर्वकाही मोजले आहे हे अंतर 2 आहे आणि अपूर्णांक शोधून काढायचा आहे तर जर हे पहा आणि हे पहा की तीन पाथ आहेत LB नंतर LC आणि हे LA आहे या पॉईंटरकडे पहा हे LA आहे हा पाथ LC आहे आणि इथे हा पाथ LB आहे तो B आहे तो A आहे आणि हा येथे C आहे पॉईंटर पहा म्हणून या मटेरियलसाठी µrA 1000 दिला आहे आणि या मटेरियलसाठी µrB 1200 दिले आहे तर A 3 सेंटीमीटर बाजू म्हणून ते 9 10 4मीटर स्क्वेअर आहे L A 17 सेंटीमीटर म्हणजे 0 17 मीटर आहे L B 17 8 5 8 5 आहे तर 17 8 5 सेंटीमीटर 0 तर रिलक्टन्सचे सूत्र RA LA Aµ0µrA आहे म्हणून हे मूल्य त्याचप्रमाणे मिळेल RB LB Aµ0µrB सर्व मूल्य येथे भरा µ0 4 pi 10 7 आहे सर्व मूल्य भरा आणि RC 2 LC Aµ0 मिळेल जे 2 मिलीमीटर असेल 002 मीटर हे एक तर ही गोष्ट मिळेल तर R C 2 ही बाजू 1 अंतर का घेतले जाते ही बाजू देखील 1 अंतर आहे म्हणूनच ते 2 ने गुणाकार केले जाते हे 2 मिलीमीटर अंतर आहे येथे हे अंतर देखील 2 मिलीमीटर आहे तर म्हणूनच 2 L C त्यामुळे यालाच असे म्हणतात की हे मूल्य येत आहे तर टोटल m m f कॉइल 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे तर या बाजूला 1000 टर्न आहेत आणि 1 अँपिअर करंटने एक्ससाईट केली आहे तर या प्रकरणात ते 2000 अँपिअर टर्न आहे तर ∅ m m f टोटल रिलक्टन्स हे मिळेल तर ∅ m m f रिलक्टन्स हे वेबर आणि फ्लक्स डेन्सिटी B ∅ A म्हणजे हे ∅ क्रॉस सेक्शनल एरिया9 10 4 मीटर स्क्वेअर आहे तर हे 0 564 वेबर पर मीटर स्क्वेअर आहे काही चांगली पुस्तके घ्या आणि ते कसे सोडवत आहेत ते पहा त्याचप्रमाणे हे मी काहीही सांगणार नाही मी तुमच्यावर सोडले आहे येथे एक सर्किट असे दर्शविले आहे येथे कॉइलला टर्नची संख्या N1 आहे टर्नची संख्या N2 आहे म्युच्युअल डॉट काहीही दाखवले नाही मी आहे काहीतरी टाकले आहे आणि हे सर्व समान दोन समीकरणे मी लिहिली आहेत म्हणून हे बरोबर आहे की नाही ते तपासा हे सर्व बरोबर आहे परंतु हे दिले गेले आहे का ते तपासा त्याकडे बघा कधीकधी अशा प्रकारचे इलेक्ट्रिकल सर्किट पाहून गोंधळून जाऊ नये अशा प्रकारचे सर्किट काळजीपूर्वक पहा की हे कसे जोडलेले आहे आणि त्यानुसार ते करेल आता उदाहरण 5 आहे हा प्रॉब्लेम मी एका पुस्तकातून घेतला आहे तर हा प्रॉब्लेम मला म्हणायचे आहे की गोष्टी कशा आहेत हे पहावे लागेल तर या सर्व गोष्टी प्रत्यक्षात करंटची ही दिशा या पुस्तकात चिन्हांकित केली नव्हती मी ती केली आहे आणि समजा हा 5 Ω आहे आणि सेल्फ एरिया रिअॅक्टन्समध्ये देखील 5 Ω आहे आणि येथे देखील 5 Ω आहे हे देखील 5 Ω आहे म्युच्युअल रिअॅक्टन्स j 2 Ω आहे हे दिले आहे आणि येथे व्होल्टेज 10 अँगल 0° दिले आहे येथे 10 अँगल 90° V दिले आहे 12 हे एक कॅपेसिटर नाही तेथे कॅपेसिटर रिअॅक्टन्स j10Ω आहे कॅपेसिटर व्होल्टेज VC किती आहे ते लागेल आहे समजा ते मोजावे लागेल आणि हे लूप अशाप्रकारे घेतले आहे हे i1 घेतले आहे आणि हे एक i2 घेतले आहे तर जर असे घेतले तर i1 i2 यामधून वाहते कारण असे घेतले आहे तर जर आता हे खरं आहे की डॉट आणि इतर गोष्टींचा उल्लेख केलेला नाही तर येथे डॉट कन्व्हेन्शन घेतले जाते तर येथे करंट एंटर करत आहे डॉट घेतला जातो आणि या प्रकरणात दुसरा डॉट येथे घेतला जातो दुसरा डॉट येथे घेतला जातो येथे करंट दूर जात आहे आणि येथे असे घेतले आहे की करंट या 2 डॉटमध्ये प्रवेश करत आहे तर हा डॉट घेतला आहे तर अशा प्रकारे याचा अर्थ करंट i1 i2 डॉटमध्ये प्रवेश करत आहे आणि हा करंट i2 आपण असा घेतला आहे तर हे प्रत्यक्षात i2 आहे हे असे घेतले आहे समजा ते डॉटपासून दूर जात आहे म्हणून जर तसे असेल तर फ्लक्सची दिशा पहा आता या कॉइलसाठी फ्लक्सच्या दिशेने i1 i2 प्रवेश करत आहे त्यामुळे फ्लक्सची दिशा जर तेथे ठेवले तर ते प्रत्यक्षात असे चालले आहे हे ∅1 आहे आणि आता या प्रकरणात काय घडत आहे तो करंट डॉटपासून दूर जात आहे कारण करंट डॉटपासून दूर जात आहे की जर मी त्यास डाव्या हाताच्या बाजूने गुंडाळले तर जर मी कॉइल गुंडाळीली किंवा पकडली तर ती फ्लक्सची दिशा वर आहे त्यामुळेच ∅2 वर आहे तर ∅1 अशा प्रकारे मग ∅2 चा हा मार्ग आहे जो तेथे आहे एकमेकांना विरोध करणे नाही याचा अर्थ समीकरण लिहिताना ते डॉटमध्ये प्रवेश करत आहे आणि ते डॉटपासून दूर जात आहे की म्युचुअल गोष्ट निगेटिव चिन्ह असेल तर समीकरण लिहिल्यास वेळ लागतो तर हे समतुल्य सर्किट आहे हे 10V आहे ही गोष्ट 5 Ω j 5 Ω आहे हे म्युच्युअल इण्डक्टन्स आहे ते कॉइलमधील डॉटमध्ये प्रवेश करत आहे दुसरा डॉटपासून दूर जात आहे आणि हे 5Ω आहे आता ही गोष्ट टाकून ते सोडवू शकतो कारण तेथे 2 कॉइलस् आहेत म्हणून पुनरावृत्ती होईल तेथे नाही तर प्रश्न असा आहे की KVL लावला आहे पहिल्या समीकरणात ठेवले तर ते 5 j 5 i1 i2 असेल कारण येथे हे i2 आहे आणि हे i1 आहे तर यामधून वाहणारा करंट प्रत्यक्षात पॉईंटरकडे पहा तो i1 i2 आहे तर 5 j 5 i1 i2 आता म्युच्युअल नंतर येईल हे j 10 रिअॅक्टन्स i1 आहे कारण या लूपमध्ये करंट आहे तर हे आहे j 10 j 10 i1 नंतर करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहे आणि i1 i2 डॉटमध्ये प्रवेश करत आहे i2 डॉटपासून दूर जात आहे तर हे या लूपसाठी j 2 i2 असेल कारण i2 मुळे कॉइलमधे व्होल्टेज तयार होते हे j 2 i2 असेल म्हणजे 10 अँगल 0° असेल तर हे व्होल्टेज 10 अस्तित्वात आहे हे एक समीकरण आहे त्याचप्रमाणे दुसर्यासाठी हा दुसरा लूप आहे आणि यासारखे कव्हर करत आहे तर त्या बाबतीत दोन्ही कॉइलस्मधून करंट i1 i2 यामधून वाहते आणि i2 यामधून वाहते तर 5 j 5 i1 i2 कसे असतील ते पहा नंतर येथे आल्यास ते 5 j 5 i2 असेल हे व्होल्टेज नंतर येईल आता आपण म्युच्युअल इंडक्टन्सचा विचार करूया आता ही कॉइल असेल हे कॉइल व्होल्टेज i1 i2 मुळे तयार होईल पण ते डॉट सोडून डॉटमध्ये प्रवेश करत आहे तर म्हणून चिन्ह आहे म्युच्युअल रिअॅक्टन्स j 2 j 2 i1 i2 आहे आता पुढे या कॉइलमध्ये करंट i2 मुळे तयार झालेले व्होल्टेज j 2 आहे येथे बाण पहा तो वरच्या दिशेने आहे मी तो केला आहे येथे तो j2 i2 आहे मग नंतर 10 अँगल90° 10 अँगल 0° तर हे समीकरण 2 आहे हे समीकरण 1 आहे हे i1 आणि i2 साठी सोडवले आहे मला आशा आहे की हे समजले असेल म्हणजे जर हे समजले असेल तर हा प्रॉब्लेम समजला असेल तर इतर कोणताही प्रॉब्लेम सोडविण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही मॅग्नेटिक सर्किटमधील समस्या सोडविण्यासाठी फक्त डॉट कन्व्हेन्शन पहावी लागेल तर या प्रकरणात जर समीकरण 1 आणि 2 सोडवले तर i1 1 015 अँगल 113 96° अँपिअर मिळेल माझ्याकडे असलेले संपूर्ण सोल्युशन पहा परंतु येथे मी ते ठेवले नाही ते अधिक वेळ घेईल कृपया हे करण्यासाठी एक एक्सरसाईज आहे हे करण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि नंतर Vc असेल हा करंट i1 आहे i1 यामधून वाहतो आहे Vc हे i1 j 10 असेल हेच i1 j 10 येथे लिहिले आहे म्हणून ते i1 हे 113 96° आहे आणि j 10 म्हणजे हे 10 96° 10 अँगल 90° आहे तर 90 113 15 अँगल 23 96° V असेल हे हेच उत्तर आहे आता हे जेव्हा 3 डॉट असतात तेव्हा मला परीक्षेच्या उद्देशाने एक गोष्ट सांगू द्या 3 डॉट लागणाऱ्या वेळेमुळे थोडे जड जाते तर प्रश्न असा आहे की पण हे 3 डॉट आहेत ही सर्व समीकरणे आहेत मी लिहिले आहे कृपया लिहा मी ते स्पष्ट करत नाही आता सर्व बरोबर आहेत यामुळे माझा वेळ वाचेल तर बघा किमान हे कळेल की मी हे कसे लिहिले आहे ते सर्व परस्पर गोष्टी दिल्या आहेत ते सायकलिक करंट आहेत मी या पद्धतीने घेतला आहे आणि फक्त हे सर्व समीकरण पहा मी फक्त सर्किट पाहण्यासाठी लिहिले आहे प्रथम सर्किट काढा नंतर मी कसे लिहिले आहे हे समीकरण पहा आणि या सर्व गोष्टी पहा या सर्व लिहिलेल्या गोष्टी सर्व काही प्रत्यक्षात बरोबर आहे तर कृपया आधी स्वतः लिहा नंतर हे पहा मग काय लिहिले गेले आहे ते पहा मग काही वेळ वाचेल आणि फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये मी आधी सांगितले आहे की जर d d t असेल तर त्याला j ने बदला तर समीकरण असे असेल ही सर्व समीकरणे अशी असतील आणि शेवटी समतुल्य सर्किट असे असेल तर कृपया हे स्वतः बनवा स्वतःची ही सर्व समीकरणे लिहा प्रथम सर्किट काढा नंतर हे सर्व थांबवा आणि नंतर सर्किट काढा नंतर ही सर्व समीकरणे एक एक करून लिहा आणि नंतर फ्रिक्वेन्सी डोमेन d d t ला j ने बदला आणि मग हे एक समतुल्य 1 पहा हे एकतर एक्ससाईज आहे किंवा सर्वकाही समोर दिले आहे पुढे हा आणखी एक प्रॉब्लेम आहे हा एक अतिशय मनोरंजक प्रॉब्लेम आहे 2 जोडलेल्या कॉइलस् संबंधित सेल्फ इंडक्टन्ससह L1 0 05 हेन्री आणि L2 0 2 हेन्री आहेत कपलिंग कोईफिशंट K 0 5 आहे कॉइल 2 मध्ये 1000 टर्न आहेत जर कॉइल 1 मध्ये करंट i1 5 sin 400 t असेल म्हणजेच 400 दिले जातेकॉइल 2 चे व्होल्टेज शोधा आणि कॉइल 1 ने सेटअप केलेला मॅक्सीमम फ्लक्स शोधा तर उत्तर आपल्याला माहित आहे की K M √ L1 L2 म्हणजे A किंवा M √ L1 L2 म्हणून M K √ L1 L2 तर K 0 5 दिले आहे आणि L1 0 05 L2 0 2 दिले आहे तर M म्युचुअल इंडक्टन्स आहे ते 0 05 हेन्री होईल आता कॉइल 2 चे व्होल्टेज दिले आहे आपल्याला माहित आहे की कॉइल 2 मध्ये M d i1 d t 5 आहे जेथे i1 5 sin 400 t दिले आहे तर जर डेरीवेटीव्ह घेतले तर v2 100 cosine 400 t होईल तर याचा अर्थ v2 N2 d ∅12 d t आपल्याला माहित आहे परंतु आपल्याला ते v2 100 cos 400t मिळाले आहे तर आता या प्रकरणात v2 मध्ये भरा येथे N2 माहित आहे आणि इंटिग्रेट करावे लागेल तर 100 cos 400 t N2 1000 टर्न त्याला d ∅12 d t किंवा ∅12 1000 दिले आहे तर 10 3 100 cos 400 t d t जर हे इंटिग्रेट केले तर ∅12 0 25 10 3 sin 400 t वेबर होईल 25 10 3 वेबर असेल हे ∅max 0 25 मिलीवेबर आहे तसेच आहे याचा अर्थ K ∅12 ∅1 माहित आहे ∅1 हा टोटल फ्लक्स आहे आणि ∅12 हा इतर कॉइलला जोडणारा फ्लक्स आहे तर प्रत्यक्षात K ∅12 ∅1 किंवा K ∅21 ∅2 म्हणजे ∅2 हा टोटल फ्लक्स आणि ∅21 हे कॉइल 1 सोबतचे फ्लक्स लींकेज आहे तर एकतर K ∅12 ∅1 किंवा K ∅21 ∅2 लिहू शकतो हे देखील कपलिंग कोईफिशंट आहे हे आपण आधी पाहिलेल्या स्लाइडच्या आकृतीमध्ये माहित असले पाहिजे ∅1 ∅11 ∅12 याचा अर्थ K ∅12 ∅1 किंवा उलट किंवा त्याच फीलोसॉफी लावू शकतो किंवा ∅1max ∅12 max K लावू शकतो येथून या समीकरणातून ∅1 ∅12 K शकतो किंवा ∅1max ∅12 max K लिहू शकतो त्याच गोष्टीला 0 5 मिलीवेबर मिळेल तर K 0 5 म्हणून ∅1max 0 तर हा एक अतिशय मनोरंजक प्रॉब्लेम आहे आणि अगदी सोप्पा प्रॉब्लेम आहे तर आता हे आकृतीमध्ये दिलेल्या डॉटसाठी 5 Ω रेझिस्टरमधील व्होल्टेज शोधा नंतर कॉइल 1 मधील पोलारिटि उलट करा आणि पुन्हा करा तर हा प्रॉब्लेम दिला आहे हा प्रॉब्लेम दिला आहे की K कपलिंग कोईफिशंट 0 88 j दिले आहे तर 5 Ω रेझिस्टरमधील व्होल्टेज शोधण्यास सांगितले गेले आहे तर हे सर्व X L1 5 Ω X L2 5 Ω K M √L1L2 सर्वकाही दिलेले आहे तर M नंतर K पर्यंत या गोष्टीपर्यंत मी दाखवत आहे मी सुचवतो कृपया ते सोडवा डॉट कन्व्हेन्शन दिले आहे करंट डॉटमध्ये प्रवेश करत आहे करंट डॉटपासून दूर जात आहे याचा अर्थ समान प्रॉब्लेम पूर्वीसुद्धा दाखविला होता तर जेव्हा दुसऱ्या म्हणजे हा मोठा लूप त्या वेळी संपूर्ण एकाचा विचार करताना म्युच्युअल इंड्युस म्युच्युअल व्होल्टेजची पुनरावृत्ती होईल तर कृपया ते सोडवा उत्तरे मी सांगत नाही ते सोडवण्यास सांगत आहे जेव्हा हे व्हिडिओ व्याख्यान वाचाल तेव्हा ते सोडवा आणि त्या वेळी उत्तर विचारा की योग्य उत्तर मिळाले आहे की नाही मी योग्य उत्तर देईन परंतु सर्व काही फोरममध्ये ठेवा तर आता मॅग्नेटिक सर्किट संपले आहे आता माझा प्रश्न असा आहे की हे ऐकताना DC सर्किट सिंगल फेज एसी सर्किट 3 फेज एसी सर्किट रेझोनन्स मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरेम आणि मॅग्नेटिक सर्किट कधी येईल